स्थिर लाटा इगेन मूल्ये आणि इगेन कार्ये मागील व्याख्यानात मी डाव्या किंवा उजवीकडे जाणाऱ्या लहरीच्या समीकरणासाठी लहरी पासून सुरू होणाऱ्या तरंग समीकरणाचे वर्णन केले जे ∂f∂x±1v∂f∂tt द्वारे दिले गेले होते जे एक तरंग समीकरण2fx2 1v22ft20 देण्यासाठी एकत्र केले होते आणि आपण म्हणालो की सामान्य उपाय म्हणजे डावीकडे जाणारी उजवी लाट आणि रेषीय जोड्या प्रवास करणे असू शकते तर दुस या ऑर्डर समीकरणाचे सामान्य निराकरण म्हणजे काही फंक्शन fx vtgxvt मी हे काही फंक्शन ft xvgtxv असेही लिहू शकतो लक्षात घ्या की हे संयोजन या समीकरणाचे समाधान असू शकत नाही ते त्यांच्यासाठी असू शकत नाही ते एकतर t xv किंवा txv म्हणून जेव्हा तुम्ही त्यांना एकत्र करता तेव्हा ते तुम्हाला डावीकडून उजवीकडे दोन्ही बाजूंनी प्रवास करणाऱ्या लाटांच्या संयोगाची शक्यता देते जे स्थिर लहर नावाच्या संकल्पनेला जन्म देते आणि मला त्याचे वर्णन करू द्या समजा माझ्याकडे काही अँप्लितुड Sinkx ωt सह तरंग म्हणून y x t हे निराकरण आहे उजवीकडे प्रवास करणारी ही एक लहर आहे माझ्याकडे आणखी एक मार्ग आहे तर मी या y 1 ला कॉल करतो माझ्याकडे आणखी एक लाट y2xtआहे ज्यामध्ये अगदी समान अँप्लितुड आहे ज्याशिवाय ती डावीकडे प्रवास करते तर ते kxωt असणार आहे माझ्याकडे समान अँप्लितुडच्या 2 लाटा डावीकडे आणि उजवीकडे कोणत्याही वेळी प्रवास करतात तर समजा ते कोणत्याही क्षणी तणावावर प्रवास करत आहेत निव्वळ y x t हे 2 चे संयोजन असेल बरोबर बिंदू तो तेथे y1 किंवा y2 विस्थापन असावा की नाही हे माहित नाही विस्थापन आणि हे ASinkx ωtSinkxωt असणार आहे जे ASinkxCosωt CoskxSinωtSinkxCosωtCoskxSinωt आहे आणि ताबडतोब लक्षात घ्या की Cosωt रद्द करा आणि मला मिळणारे उत्तर 2ASinkxCosωt आहे ते निव्वळ विस्थापन आहे चला आपण ते काळजीपूर्वक पाहू आणि याचा अर्थ काय आहे ते पाहूया तर माझ्याकडे yxt 2 A च्या बरोबरीचे आहे ज्याला मी पुन्हा काही प्रकारचे अँप्लितुड A म्हणणार आहे माझ्याकडे ASinkxCosωt आहे हे अधिक महत्वाचे आहे आपण प्रश्न विचारूया ती प्रवाही लहरीचे प्रतिनिधित्व करते का आणि उत्तर नाही असे आहे कारण प्रवाही लाटामध्ये fx vt किंवा fxvt फंक्शनचे कार्यात्मक स्वरूप आहे x आणि t त्या संयोगात येतात तर ही प्रवासाची लाट नाही तर ते कशाचे प्रतिनिधित्व करते चला ते प्लॉट करण्याचा प्रयत्न करूया तर समजा t ० असेल तर वेळ टी ओमेगा टीच्या 0 कोसाइनच्या बरोबरीने 1 होणार आहे आणि म्हणून ही संपूर्ण गोष्ट साइन फंक्शनसारखी दिसणार आहे आणि वेळ पुढे जात असताना काय होईल असे घडते की प्रत्येक बिंदू मागे आणि पुढे फ्रिक्वेंसीसह पुढे आणि पुढे जात आहे तर सर्व बिंदू या 2 गुणांच्या दरम्यान दोलायमान होतात ठीक आहे तर या ताणातील सर्व बिंदू मागे पुढे चालत आहेत आणि अडथळा डावीकडे किंवा उजवीकडे प्रवास करत नाही आपण यात पहा समजा मी 2 टोकांमध्ये एक ताण बांधतो आणि त्यास विस्थापन देतो आणि फक्त मागे आणि पुढे जातो म्हणून हे काहीही प्रवास करत नाही ही एक स्थिर लाट किंवा स्थायी लाट आहे आपण कदाचित आपल्या बाराविच्या वर्गात शिकलात तर अपरिहार्यपणे उभ्या लाटाचे x चे काही कार्य t चे इतर काही कार्य असते ते वेगळे करता येते ते x vt किंवा xvt च्या संयोजनात येत नाही आणि असे दिसते की प्रत्येक बिंदू फक्त परत फिरत आहे आणि पुढे त्याची कार्यक्षम नियतकालिक गती म्हणजे स्थायी लाट आहे तर जर मी 2fx2 1v22ft20 तरंग समीकरण पाहिले तर ते समाधान स्वीकारते जे क्रमांक 1 लाटा अधिक x दिशाने क्रमांक 2 लाटा उणे x दिशाने आणि क्रमांक 3 लाट स्थिर लाट म्हणून प्रवास करतात या लाटा आहेत ज्या फक्त एकाच ठिकाणी बाहेर पडतात आणि पुढे मागे फिरत असतात आता आपण स्थिर लाटा थोड्या अधिक काळजीपूर्वक पाहू आणि आता मी काय करणार आहे ते म्हणजे स्थिर लहरींच्या संदर्भात मी इगेन फंक्शन्स आणि इगेन फ्रिक्वेन्सी सादर करणार आहे इगेन हा जर्मन शब्द आहे ज्याचा अर्थ योग्य आहे तर मी आता ती कल्पना सादर करतो तर हे समीकरण पाहूया तरंग समीकरण जे 2fx2 1v22ft20 आहे आणि मी म्हणालो हे f x t या प्रकाराचे समाधान कबूल करते आता आपण X X T म्हणूया जेथे x हे कॅपिटल X चे कार्य आहे हे एकट्या x चे कार्य आहे आणि कॅपिटल T हे केवळ t चे कार्य आहे आणि हे आहे स्थिर तरंग ती एक प्रवाहि लाट नाही कारण x आणि t हे xvt किंवा x vt च्या संयोगात येत नाहीत आणि आता T ला आवर्तक आणि नियतकालिक हार्मोनिकपेक्षा जास्त होण्यास सांगा याचा अर्थ एका शुद्ध वारंवारतेसह दोलन याचा अर्थ मला t फॉर्ममध्ये काही sinωt किंवा cosωt हवे आहे जे sinωt सारखेच आहे जे सर्वसाधारणपणे मी 2 एकत्र करू शकतो आणि जटिल नोटेशन वापरून हे sin⁡ωtϕ लिहू शकतो हे कधीकधी घातांक म्हणून देखील लिहिले जाते तर मी sin ωt किंवा cosωt किंवा sin⁡ωtϕकिंवा काही eiωt घेऊ शकतो ते सर्व समान आहेत त्यांचे नियतकालिक कार्य शुद्ध एकल वारंवारता ओमेगा आहे परंतु यात काय महत्वाचे आहे ते म्हणजे d2Tdt2 या प्रकरणात ωT2 च्या बरोबरीचे असणार आहे जे आपण सहज शिकू शकता हे साध्या हार्मोनिक गतीच्या संदर्भात आहे की एक शुद्ध वारंवारता ω आम्ही दुसरे व्युत्पन्न घेतो ते x2 t देते आणि म्हणून तरंग समीकरण 2ft2 बनते मला हे पूर्णतः प्रथम लिहू द्या 1v22ft2 म्हणजे 0 बनते d2Xdx2T येथे राहते 1v22Tt2च्या बरोबरीचे आहे अरे मी इथे चूक केली मी ही हिरवी गोष्ट पूर्ण व्युत्पन्न म्हणून लिहायला हवी होती कारण टी फक्त वेळेवर अवलंबून असते आणि यामुळे मला Td2Xdx22v2XT0 तर एका वारंवारतेसाठी मी या स्थिर लाटेवर जोर देणार आहे स्थिर कारण मी x आणि t भाग वेगळे केले आहेत माझ्याकडे Td2Xdx22v2XT0 हे समीकरण आहे किंवा मी T संपूर्ण रद्द करू शकतो आणि माझ्याकडेd2Xdx2k2X0 आहे k2 X 0 आणि आम्हाला हे k आठवते जे लाट क्रमांक म्हणून ओळखले जाते v असे दिले जाते जे 2π सारखेच आहे तर स्थिर लहरीच्या विस्थापनासाठी हे समीकरण आहे अर्थात x वेळ अवलंबनाचे कार्य म्हणून sin⁡ωtϕ किंवा जटिल नोटेशन वापरणे म्हणजे eiωt म्हणजे वेळ अवलंबून असणे तर अंतिम समाधान Xeiωt आहे हे अंतिम उत्तर आहे आता हे मला पुन्हा विस्थापन देते तर स्थिर लाटा d2Xdx2k2X0 आता मी तुम्हाला फक्त आठवण करून देऊ इच्छितो की एक विभेदक समीकरण समाधान देते जे सीमा अटींद्वारे निश्चित केले जाते मी समजावून सांगतो की d2Xdx2k2X0 हे अगति सोपे समीकरण आहे ज्याचे निराकरण तुम्ही X AsinkxBcoskx असे लिहू शकता ज्यामध्ये A आणि B अज्ञात स्थिरांक आहेत म्हणून मला A आणि B माहित नाही तोपर्यंत उपाय खरोखर माहित नाही A आणि B जाणून घेण्यासाठी मला सीमेची स्थिती माहित असणे आवश्यक आहे तर A आणि B सीमांच्या परिस्थितीनुसार निश्चित केले जातात एकदा तुम्ही सीमेची अट ठरवली की नंतर A आणि B निश्चित केले जातात म्हणून तो क्रमांक 1 आहे म्हणून सीमा अटीशिवाय निराकरण खरोखर निश्चित केलेले नाही हे काही अनियंत्रित समाधान क्रमांक 2 आहे तर एक मी पाहिले आहे की निराकरण सीमा अटींद्वारे निश्चित केले जाते मला आणखी एक मुद्दा मांडू द्या आणि हे खूप महत्वाचे आहे मी हे उदाहरणाद्वारे दाखवतो की सर्व k s साठी कोणत्याही परिस्थितीसाठी शक्य असलेल्या सीमा अटींशी सुसंगत उपाय k s हे शक्य आहे आणि उत्तर नाही फक्त k च्या विशिष्ट मूल्यांसाठीच उपाय शक्य आहेत याचा अर्थ काय निराकरण फक्त विशिष्ट मूल्यांसाठी शक्य आहे k के सीमांच्या इतर मूल्यांसाठी निराकरण नाहीत म्हणून A आणि B निश्चित केले जाऊ शकत नाही आणि या प्रकरणात k ची ही विशिष्ट मूल्ये इगेन मूल्ये म्हणून ओळखली जातात ही योग्य मूल्ये आहेत म्हणून संबंधित फ्रिक्वेन्सी इगेन फ्रिक्वेन्सी आणि संबंधित समाधान इगेन फंक्शन म्हणून असेल तर मी फक्त याचा सारांश देतो तर 2fx2 1v22ft20 स्थिर लाट सोल्यूशन्स स्वीकारते जे क्रमांक 1 आहे याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा की मी f x t एकट्या x चे काही फंक्शन म्हणून आणि t चे एकट्याचे काही कार्य करू शकतो आणि सिंगल फ्रिक्वेंसी सोल्यूशन्ससाठी T हे eiωt स्वरूपात आहे ज्यामध्ये sin cosine आणि सर्वकाही आणि समीकरण समाविष्ट आहे बनते d2Xdx2k2X0 आणि शेवटी आम्ही हे समीकरण k च्या विशिष्ट मूल्यांसाठी दिलेल्या सीमा अटी पूर्ण करते तर हे इगेन मूल्ये म्हणून ओळखले जातात आणि आता मी एक उदाहरण घेतो मी 2 टोकांना बांधलेली स्ट्रिंग घेईन तर माझ्याकडे एक स्ट्रिंग आहे जी 2 टोकांवर बांधलेली आहे त्यात टेन्शन T आहे आणि वस्तुमान प्रति युनिट लांबी mu बराबर आहे तर लाटाची ही गती √Tμ आहे जी तुम्हाला बारावी इयत्तेपासून माहित आहे जर मला यावर स्थिर लाटा हव्या असतील आणि स्थिर लाटा काय करतील तर त्या मुळात पुढे आणि पुढे फिरतील हे तुम्ही बारावीत पहिले आहे पण आम्ही हे लिहिलेले या स्थिर तरंग समीकरणाच्या दृष्टिकोनातून पाहू इच्छितो तर ते समीकरण d2Xdx2k2X0 असणार आहे जे मला x A sin k x B cos kx देते आणि सीमा अटी काय आहेत की X 0 वर 0 आणि X L वर X असावे स्ट्रिंगची लांबी 0 असावी जिथे हा डावीकडील बिंदू आहे x 0 उजवीकडील बिंदू x L आहे चला या सोल्युशनमधील सीमेची जागा घेऊ तर X हे A sin 0 B cos 0 च्या समान आहे जे B च्या बरोबरीचे आहे हे x 0 वर आहे आणि ते 0 असावेत B 0 आणि म्हणून लांबीच्या या स्ट्रिंगचे माझे समाधान L च्या 2 टोकांमध्ये बांधलेले आहे X A sin k x जे 2 समाप्तींवर 0 समाधानाशी सुसंगत आहे परंतु हे मी अद्याप पूर्ण केले नाही तर आम्ही हे मागूनच प्राप्त केले आहे की X बरोबर 0 च्या बरोबरीने 0 म्हणजे दुसऱ्या सीमेच्या स्थितीचे काय जे X x L 0 आणि याचा अर्थ A पाप k L 0 असणे आवश्यक आहे हे A काहीही असले तरी हे अनियंत्रित k साठी समाधानी होणार नाही जर k L हे n π किंवा k असेल तरच हे समाधान होईल मी त्याला knnπL असे लेबल करीन तर तुम्हाला ही सीमा अटी फक्त k च्या विशिष्ट मूल्यांसाठी निराकरण दिसतात आणि हे k चे इगेन मूल्य आहे संबंधित इगेन फ्रिक्वेन्सी साठी आम्ही पाहिले आहे की k हे v शिवाय काहीच नाही आणि म्हणूनω हे kv आहे आणि हे k nπLT असेल मला हे तुमच्या बारावीच्या knnπL पासून तुम्हाला आधीच माहित असलेल्या गोष्टींशी जोडू द्या knnπL देखील 2π आहे जे आपल्याला लगेच सांगते की λ2Ln हे तुम्हाला बाराव्या इयत्तेपासून माहित आहे आणि संबंधित वारंवारता ही इगेन फ्रिक्वेन्सी आहे मला या फ्रिक्वेन्सीजला n म्हणून देखील लेबल करू द्या तर मी तुम्हाला जे सांगितले ते असे आहे की जेव्हा मी स्थिर स्तिथी उपाय शोधत असतो तेव्हा ते शुद्ध वारंवारतेसाठी नसतात हे कोणत्याही वारंवारतेसाठी समाधान देत नाहीत परंतु काही फ्रिक्वेन्सीज जे इगेन फ्रिक्वेन्सी म्हणून ओळखले जातात आणि संबंधित समाधान आता X असे होणार आहे की काही अँप्लितुड A sinknx जे इगेन फंक्शन आहे आपण आपल्यासाठी समान समाधान वापरून पाहू शकता पाईप्स एका टोकाला उघडे किंवा ऑर्गन पाईप्स जे 2 टोकांवर उघडे असतात हे तुम्ही तुमच्या बाराव्या वर्गात पाहिले आहे आणि तुम्ही कनेक्ट करण्याचा प्रयत्न करू शकता आणि यासाठी इगेन फ्रिक्वेन्सी मिळवू शकता आणि म्हणून हे पाईप 2 टोकांवर उघडे आहे हे पाईप उघडलेले आहे एका टोकामध्ये या स्थिर अटींसाठी स्थिर स्थितीच्या उपायांमध्ये या सीमा अटी लिहिण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला बारावी पासून काय माहित आहे हे त्याचाशी जोडलेले आहे तर मी फक्त इगेन फ्रिक्वेन्सीजची गणना करेन आणि हे तुम्हाला बाराव्या इयत्तेपासून माहित असलेल्या गोष्टींशी कनेक्ट करा आता हा प्रश्न आहे तर याचा अर्थ असा आहे की मला हा प्रश्न उपस्थित करू द्या की इगेन फ्रिक्वेन्सी आणि संबंधित इगेन फंक्शन्सचे अस्तित्व आहे का याचा अर्थ असा की एक स्ट्रिंग मी स्ट्रिंगची उदाहरणे घेत असल्याने मी फक्त स्ट्रिंगला चिकटून राहतो कारण इतर कोणत्याही आकाराने कंपन करू शकत नाही आणि उत्तर नाही इतर कोणत्याही आकारासह कंपन करू शकतो उदाहरणार्थ जर माझ्याकडे ही स्ट्रिंग असेल आणि मी सुरुवातीला त्याला अशा प्रकारे हलवून एक त्रिकोण बनवतो आणि सोडून देतो बरोबर तर इगेन सीमेची स्थिती अजूनही y x 0 0 y x L 0 असे समाधान देते की y x 0 0 y x L 0 आणि मी फक्त एक त्रिकोण बनवतो आणि तो सोडतो आणि ते कंपित होते मी त्याचे वर्णन कसे करू तर आता मी फक्त हे सांगतो की स्ट्रिंगचे कोणतेही सामान्य विस्थापन आयगेन फंक्शन्सच्या दृष्टीने विस्तारित केले जाऊ शकते हे आपण पूर्वी केलेल्या फूरियर विस्तारासारखे आहे म्हणून जर माझ्याकडे त्रिकोणी आकार किंवा इतर कोणताही आकार असेल तर आपण f म्हणूया मी हे nCnsin nπLx असे लिहू शकतो जेथेsin nπLx आम्ही पाहिले की इगेन फंक्शन्स आहेत आणि म्हणून f x t nCnsin nπLx होणार आहे आणि संबंधित वेळेचे अवलंबन sinnt आहे तर मूलभूत फ्रिक्वेन्सीच्या या सर्व संयोगांद्वारे सामान्य वेळेचे अवलंबन दिले जाईल तर यात सामान्य वेळेचे अवलंबन असू शकते आणि वेळ अवलंबून राहून हे इतर कोणत्याही आकाराला कंपन करू शकते तर या व्याख्यानात मी स्थिर स्तिथीच्या संबंधात इगेन फंक्शन्सइगेन फ्रिक्वेन्सीज इगेन मूल्यांची कल्पना सादर केले आहे जेव्हा आपण श्रोडिंगर समीकरणाच्या स्थिर सॅट सोल्यूशन्सचे वर्णन करतो तेव्हा ते उपयुक्त असावे